एरर इन इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर नमस्कार आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर शिकत आहोत याआधी आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर शिकलेलो आहोत परंतु हा मेजरमेंट चा कोर्स आहे आणि म्हणून आपल्याला प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये येणाऱ्या एरर समजनू घेणे आवश्यक आहे तसेच प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर चे एकविव्हॅलंट सर्किट सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे मागील लेक्चर मध्ये आपण एकविव्हॅलंट सर्किट कसे काढायचे ते पाहिले

तुम्हाला अजून जास्त चांगले समजण्यासाठी तुम्ही प्रोफेसर टी भट्टाचार्य यांचे इलेक्ट्रिकल मशीन 2 या विषयाचे मागच्या सेमिस्टर मधील रेकॉर्डेड व्हिडीओ लेक्चर पहा या व्हिडिओ लेक्चर मध्ये बेसिक मॅग्नेटिक सर्किट आणि म्युच्युअल इंडक्टॅन्स घेतले आहे तसेच तुम्ही याच प्रोफेसर टी भट्टाचार्य यांचे इलेक्ट्रिकल मशीन 1 या विषयाचे या सेमिस्टर चे सुद्धा एनपीटीईएल मध्ये ट्रान्सफॉर्मर बद्दलचे व्हिडिओ लेक्चर पाहू शकतात आणि तसेच तुम्हाला एनपीटीईएल कोर्स च्या वेबपेज वरून या 2 कोर्सेस चे नोट्स सुद्धा मिळू शकतील आता आपल्याला माहित आहे की आयडियल करंट ट्रान्सफॉर्मर साठी किंवा आयडियल पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर साठी V1V2 N1N2 किंवा I1I2N2N1 हे रिलेशनशिप असते पण प्रॅक्टिकल करंट ट्रान्सफॉर्मर किंवा पोटेन्शियल ट्रांसफार्मर साठी हे रिलेशनशिप लागू पडत नाही आणि तेव्हा आपण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर कशाप्रकारे अनालाइज करायचे ते पाहू प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर अनालाइज करण्यासाठी आपण अशा प्रकारे त्याचे एकविव्हॅलंट सर्किट काढू ही या एकविव्हॅलंट सर्किट ची प्रायमरी साइड आहे हे एकविव्हॅलंट सर्किट युनिक नसते त्यामुळे तुमच्याजवळ बरेच वेगळे एकविव्हॅलंट सर्किट असू शकतात त्यातले हे एक एकविव्हॅलंट सर्किट आहे ज्यामध्ये याची प्रायमरी साईड आयडियल ट्रान्सफॉर्मर प्रमाणे आहे तेव्हा हा तुमचा आयडियल ट्रांसफार्मर आहे याच्या प्रायमरी च्या एम्पिडन्स ला r1 असे म्हणू यात हाच रेजिस्टन्स प्रॅक्टिकल ट्रांसफार्मर च्या प्रायमरी साईड ला आपण लिकेज रिअॅक्टन्स X1 असे म्हणू यात तसेच सेकंडरी साईडच्या लिकेज रिअॅक्टन्स ला X2 असे म्हणू यात आणि याला आपण म्युच्युअल इंडक्टॅन्स Xm असे म्हणू तेव्हा या आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये r 1 X 1 r 2 X 2 X m या सर्व इम्पीडन्स ला आपण एकत्र केल्यावर आपल्याला हे प्रॅक्टिकल रियल लाईफ ट्रान्सफॉर्मर चे मॉडेल मिळते तेव्हा प्रॅक्टिकल रियल लाईफ ट्रान्सफॉर्मर हा आयडियल ट्रान्सफॉर्मर नसतो तो त्यापेक्षाही जास्त असतो ह्या जास्तीच्या गोष्टी आयडियल ट्रान्सफॉर्मर सोबत एकत्र केल्यावर हा तुमचा प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर तयार होतो आपल्याला माहित आहे की आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी जर r1 0 असेल तर हा लिकेज रिअॅक्टन्स सुद्धा झिरो असतो तसेच हा एम्पिडन्स आणि हा एम्पिडन्स सुद्धा झिरो असतो व हा एम्पिडन्स इनफाईनाईट असतो आणि हे फक्त प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर च्या कोर ची परमियाबिलिटी फार जास्त असेल तरच शक्य होते आणि त्याकरता तुम्ही हे शॉर्टसर्किट आणि हे ओपन सर्किट करा आता इथे तुम्हाला फक्त आयडियल ट्रान्सफॉर्मर राहिलेला दिसेल तेव्हा अशाप्रकारे इथे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर च्या एकविव्हॅलंट सर्किट मध्ये हे झिरो करून आणि हे इनफाईनाईट केल्यावर आयडियल ट्रान्सफॉर्मर सारखे होते कदाचित तुम्ही आधी थोडे वेगळे एकविव्हॅलंट सर्किट तुमच्या कॉलेज स्कूल च्या पुस्तका मध्ये पाहिले असेल तुम्ही आयडियल ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे एकविव्हॅलंट सर्किट मध्ये एड केलेला पाहिला नसेल पण खरे तर मी हे वेगळे काढलेले नाही कारण तुम्ही इथे या सर्किटमध्ये पाहू शकतात की उजव्या बाजूला करंट आणि व्होल्टेज I2' आणि V2' आहे तरी इथे फक्त या पार्ट ला आपण एकविव्हॅलंट सर्किट असे म्हटले तर याचे आउटपुट I2' आणि V2' असे मिळते I2 V2 असे नाही पण जर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर घेतला तर आपल्याला उजव्या बाजूला म्हणजेच आउटपुट साईड ला I2 V2 असे आउटपुट मिळते आणि त्यामुळे हे पूर्ण एकत्र प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर सारखेच होते कदाचित तुम्हाला वेगळेच शिकत आहोत असे वाटत असेल पण आपण तेच शिकत आहोत आणि मी हे अशा प्रकारे करतो कारण हे समजायला सोपे जाते आणि तसेच हे सर्किट आपले एअर कोर ट्रान्सफॉर्मर साठीचे आहे तेव्हा काल पाहिलेले सर्किट आणि इक्वेशन्स हे एअर कोर ट्रान्सफॉर्मर साठी होते जिथे हे आयर्न कोर नसल्यामुळे कोर लॉसेस पण नव्हते तसेच आपण पाहिले की कोर ची कण्डक्टिविटी झिरो आहे पण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये आयर्न कोर असते आणि त्यामुळे कोर लॉसेस असतात तेव्हा एकविव्हॅलंट सर्किट मध्ये याचा समावेश कसा करायचा ते पाहू तर हा छोटा रेजिस्टन्स R0 आपण इथे लावूयात त्यामुळे हे सर्किट कोर लॉसेस सुद्धा दाखवेल आपण हे मिळवत नाही किंवा सिद्ध देखील करत नाही पण तुम्ही इथे यावेळी हा रेजिस्टन्स अशाप्रकारे लावल्यामुळे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर साठी कोर लॉसेस सुद्धा दाखवू शकतात हे स्वीकारा किंवा असे समजा की प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर साठी आपल्याला नेहमी हे स्ट्रक्चर म्हणजेच हा एम्पिडन्स हा एम्पिडन्स आणि नंतर XmR0 हे प्रायमरी च्या आधी घ्यावे लागतील आणि नंतर तुम्ही r1 X1 r2 X2 XmR0 यांच्या योग्य व्हॅल्यू शोधू शकतात त्यासाठी आपल्याला बरेच प्रयोग करावे लागतील

जर तुम्ही याच्या योग्य अशा व्हॅल्यू शोधल्या तर हे पूर्ण सर्किट कोर लॉसेस कॉइल रेजिस्टन्स लिकेज रिअॅक्टन्स असे सर्व काही असलेले प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर प्रमाणेच बीहेव करेल आणि म्हणूनच या सर्किटला एकविव्हॅलंट सर्किट असे म्हणतात आता आपण एरर कडे वळूयात तर आता आपण आधी सिटी म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर मध्ये काय एरर असतात ते पाहू तुम्ही करंट ट्रान्सफॉर्मर कसा वापरतात जर इथे अशाप्रकारे हे करंट वाहून नेणारी ही अशी ट्रान्समिशन लाईन असेल तर इथे हा लोड असेल आणि या बाजूला सोर्स असेल तेव्हा जर मला या लांब ट्रान्समिशन लाईन मधील करंट मोजायचे असेल तर ते कसे मोजणार याला आपण हे करंट I1 आहे असे आपण म्हणू तर आता आपण करंट ट्रान्सफॉर्मर घेऊ तेव्हा हा आपला करंट ट्रान्सफॉर्मर आहे आणि हे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर चे सर्किट आहे तेव्हा हे प्रॅक्टिकल करंट ट्रान्सफॉर्मर चे सुद्धा एकविव्हॅलंट सर्किट आहे तेव्हा आपण हे ओपन करू आणि हा करंट ट्रान्सफॉर्मर सीरिज मध्ये कनेक्ट करू आणि याच्या आउटपुट साईड ला इथे आपण ऍमिटर कनेक्ट करू आता ऍमिटर चे रिडींग हे या सेकंडरी च्या करंट चे इंडिकेशन असेल पण तिथे एरर कुठून येते ते आपण पाहू समजा या करंट ट्रान्सफॉर्मर मध्ये नॉमिनल टर्न रेशो N1 N2 a असा असेल आणि तुम्ही जर हा ट्रान्सफॉर्मर आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे असा विचार केला तर याच्या सेकंडरी चे करंट हे a प्रायमरी करंट इतके असेल कारण I1N1 I2N2 या रिलेशनशिप वरून तुम्ही ऍमिटर चे रीडिंग a प्रायमरी करंट असे दाखवू शकतात तेव्हा जर तुम्ही आत्ताचे ऍमिटर चे रिडींग I2 असे समजले तर आपण प्रायमरी चे करंट म्हणजेच या लाईन चे करंट I1 हे सेकंडरी करंट I2 a असे काढू शकतो जर तुम्ही हा आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे असे समजून प्रायमरी करंट I1 या ऍमिटर च्या रिडींग वरून किंवा सेकंडरी करंट ला नॉमिनल टर्न रेशो च्या फॅक्टर a ने डिव्हाइड करून अशाप्रकारे काढू शकतात पण हे प्रायमरी करंट खरेच I2a असे आहे का तर नाही तर प्रायमरी करंट I 1 I 2 a असे नाही तर असे हे आपले एस्टिमेट आहे आणि ही खरी व्हॅल्यू आहे आणि हे दोघे इक्वल नाही आणि म्हणून आपल्याला इथे ही एरर येते तेव्हा हे दोन्ही इक्वल का नाही आपण या सर्किटमध्ये पाहू हे बॅलन्स सर्किट आहे त्यामुळे जर हे करंट I2a असे असेल तर ते I2' असे करंट इथे फ्लो होत आहे म्हणजे इथे I2a आणि इथे I1 हे असे करंट फ्लो होत असेल तर हे दोन्ही करंट समान नाहीत कारण इथे हे थोडे करंट या ब्रांच मधून पास होत आहे जर मी हे करंट I0 असे म्हटले यालाच नो लोड करंट असेही म्हणतात ट्रू करंट आपले एस्टिमेट I1 - I2a I1 - I2' I0 तेव्हा ही एरर आहे आणि यावरून आपण दोन टरमिनोलॉजी डिफाइन करू शकतो I1 I2' I0 ।I1। ।I2'। इथे I1 आणि I2' मधील अँगल झिरो नाही जो काही अँगल θ आहे त्याला फेज एरर असे म्हणतात ही नवीन टरमिनोलॉजी आपण इथे डिफाइन केली जर इथे आपण ऍमिटर ऐवजी असिलोस्कोप कनेक्ट केला तर आपल्याला करंट ची वेव्हफॉर्म पाहता येईल आणि इथे हे करंट प्रायमरी करंट च्या फेज मध्ये नाही असे दिसते या दोन करंट मध्ये जो गॅप दिसतो त्याला फेज एरर असे म्हणतात हे मॅगनीट्यूड सारखे नाही तेव्हा याला मॅगनीट्यूड एरर म्हणतात यालाच रेशो एरर असे देखील म्हणतात कारण ।I2।।I2। 1a ।I1।।I2। 1a तर आपण माहित नसलेले प्रायमरी करंट हे करंट I2 ला a या रिलेटेड व्हॅल्यू ने डिव्हाइड करून काढत आहोत पण हा फॅक्टर प्रायमरी करंट काढण्यासाठी योग्य नाही त्यामुळे हा प्रायमरी आणि सेकंडरी करंट मधील रेशो बरोबर नाही आणि म्हणूनच याला रेशो एरर असे म्हणतात तेव्हा इथे फेज एरर आणि रेशो एरर अशा दोन टर्म शिकलो तसेच या दोन्ही प्रकारच्या एरर ह्या करंट I0 मुळे येतात हे पण पाहिले आता आपल्याला असा प्रश्न पडेल की या दोन फेज एरर आणि रेशो एरर कसे कमी करता येतील याचे उत्तर अगदी सरळ आहे आपल्याला हे करंट कमी करून या दोन एरर कमी करता येतील जर I0 झिरो असेल तर एरर येणार नाही जर हे बायपास करंट नसेल तर I1 आणि I2' हे सारखेच असतील I2' हे आपले मोजलेले करंट आहे म्हणजे खरे करंट आहे आणि त्यामुळे जर I00 असेल तर तिथे एरर येणार नाही तेव्हा आता I0 कमी कसे करायचे तर I0 कमी करण्यासाठी आपल्याला या दोन एम्पिडन्स ची व्हॅल्यू वाढवावी लागेल जर हे दोन एम्पिडन्स जास्त असतील तर नक्कीच I0 हे करंट कमी असेल तर इथे तुम्हाला हे Xm आणि R0 वाढवावे लागतील आता R0 ची व्हॅल्यू जास्त म्हणजे कोर लॉसेस कमी असले पाहिजे याची तुम्ही खात्री करा तेव्हा R0 ची व्हॅल्यू जास्त करण्यासाठी तुम्हाला कोर चे मटेरियल हे पातळ लॅमिनेशन असलेले तसेच चांगले हवे आणि Xm ची व्हॅल्यू जास्त हवी असेल पण हा Xm कुठून येतो तर Xm हा म्युच्युअल इंडक्टॅन्स आहे आणि तो कशावर अवलंबून आहे हे पाहिले पाहिजे हा म्युच्युअल इंडक्टॅन्स कोर च्या परमियाबिलिटी वर अवलंबून आहे जर परमियाबिलिटी जास्त असेल तर आपल्याकडे फ्लक्स जास्त आहे आणि कमी करंट सोबत फ्लक्स जास्त आहे म्हणजेच आपल्याला जास्त होल्टेज मिळते म्हणजे करंट कमी होल्टेज जास्त आणि एम्पिडन्स पण जास्त म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला हायर परमियाबिलिटी मटेरियल मिळवावे लागेल तेव्हाच आपल्याला जास्त एम्पिडन्स इंडक्टॅन्स मिळेल तसेच ही परमियाबिलिटी जास्त वेळे करता तशीच राहिली पाहिजे कमी होता कामा नये नाहीतर कोरलॉसेस वाढतील आणि त्यामुळे आपल्याला हाय परमियाबिलिटी असलेले मटेरियल वापरावे लागतील ज्यामुळे लॉसेस कमी होतील आणि त्याकरता लॅमिनेशन हे पातळ असले पाहिजे तर हे कसे करणार उत्तर सोपे आहे तुम्ही रेशो एरर आणि फेज एरर शिकले आहात तसेच ते कमी कसे करायचे ते पण पाहिले आहे आता नंतरचा प्रश्न आपण फेज एरर चा विचार का करायचा जर आपण या लाईन करंट ची आरएमएस व्हॅल्यू मोजणार आहोत तर I1 व I2 हे दोन करंट फेज मध्ये आहेत की नाही याचा विचार का करायचा आपण फक्त या करंट च्या मॅगनीट्यूड म्हणजे आरएमएस व्हॅल्यू चा विचार केला तरी पुरेसे आहे पण इथे आपल्याला याच्या फेज चा देखील विचार करण्याची गरज आहे कारण इथे आपण पॉवर किंवा एनर्जी मोजत आहोत आणि त्यामुळे हे इथे महत्त्वाचे आहे तेव्हा आपण इथे हा सोर्स म्हणू हा लोड म्हणूयात आणि आपल्याला व्याट मीटर ने याची पॉवर मोजायची आहे हे दोन कॉइल चे व्याटमीटर आहे ही करंट कॉइल आणि ही प्रेशर कॉइल आहे आणि या प्रेशर कॉइल ने हे व्होल्टेज मोजता येते आणि करंट कॉइल ने या करंट ट्रान्सफॉर्मर मधील करंट मोजता येते आता जर हे करंट I1 आणि हे करंट I2 हे फेज मध्ये नसतील म्हणजेच त्या दोन करंट मध्ये फेज लाग किंवा फेज लीड असेल तर या व्होल्टेज आणि करंट I2 मधील अँगल हा करंट I1 आणि व्होल्टेज मधील अँगल सारखे नसतील आणि त्यामुळे मोजलेली पॉवर किंवा एनर्जी ही चुकीची असेल आणि म्हणून इथे आपल्याला फेज एरर चा विचार करावा लागेल आता आपण दुसरी एक महत्वाची आणि सोपी गोष्ट पाहुयात म्हणजेच टर्न कॉम्पेन्सेशन पाहुयात मी तुम्हाला फक्त जास्त गणितामध्ये न जाता वरवरच सांगतो इथे पहा I1 I0 I2' जिथे I1 हे खरे मोजलेले करंट आहे तसेच या वेक्टर डायग्राम वरूनही करंट I1 हे या दोन करंट ची बेरीज आहे असे दिसते म्हणजेच I1 हे करंट I2' या करंट पेक्षा थोडे जास्त आहे मोजलेली व्हॅल्यू ही जरी फेजर असेल तरी ट्रू व्हॅल्यू पेक्षा थोडी कमी असते असे आपण सहजच म्हणू शकत नाही पण ट्रू व्हॅल्यू ही नेहमी मोजलेल्या व्हॅल्यू पेक्षा थोडी जास्त असते तेव्हा निर्माता काय करतो तर नॉमिनल टर्न रेशो पेक्षा थोडा वेगळा टर्न रेशो वापरतो जर नॉमिनल टर्न रेशो N1N2 a असेल तर करंट ट्रान्सफॉर्मर हा थोडा वेगळा टर्न रेशो विचारात घेऊन बनवतात थोडा वेगळा टर्न रेशो म्हणजेच N1N2new इथे N2new हे थोडेसे N2 पेक्षा कमी घेतात आता नवीन N2 थोडासा N2 पेक्षा कमी घेतल्यामुळे काय होते तर सेकंडरी चे करंट हे नॉमिनल पेक्षा थोडेसे जास्त असते तेव्हा आता आपल्याला हे I1 N1 I2 N2 रिलेशनशिप माहित आहे आणि जर आपण इथे N2 ची व्हॅल्यू थोडी कमी घेतली तर ही व्हॅल्यू थोडी जास्त होते आणि त्यामुळे आपल्याला इथे हे रीडिंग थोडेसे जास्त मिळते आणि आपल्याला ट्रू व्हॅल्यू ही मोजलेल्या व्हॅल्यू पेक्षा थोडी जास्त असते असे वाटते तेव्हा अशा अरेंजमेंट मुळे एरर थोड्या प्रमाणात कॉम्पेन्सेट होते आणि म्हणून याला टर्न कॉम्पेन्सेशन असे म्हणतात निर्माते करंट ट्रान्सफॉर्मर चा अशाप्रकारे थोडा वेगळा टर्न रेशो वापरतात आता मी करंट ट्रांसफार्मर ची महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्ही कदाचित ऐकले असेल की करंट ट्रान्सफॉर्मर कधीही ही ओपन सर्किट ठेवत नाही तर करंट ट्रान्सफॉर्मर कधीही ओपन सर्किट का ठेवत नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला कळले नसेल तरी जर तुम्ही इंजिनियर असणार किंवा प्रॅक्टिशनर असाल तर करंट ट्रान्सफॉर्मर ची सेकंडरी चुकूनही ओपन सर्किट ठेवू नका जर तुम्हाला हे एमीटर बदलायचे असेल तर हे ओपन करण्याआधी इथे हे पॅरलल रेजिस्टन्स लावा आणि नंतर हा एमीटर ओपन करून दुसरा नवीन एमीटर इथे जोडा आणि नंतर हा पॅरलल रेजिस्टन्स काढून टाका तुम्हाला कळले नसेल तरी जर तुम्ही इंजिनियर असणार किंवा प्रॅक्टिशनर असाल तर करंट ट्रान्सफॉर्मर ची सेकंडरी चुकूनही ओपन सर्किट ठेवू नका तेव्हा जर या त्रांस्मिशन लाईन मधून करंट I1 हे वाहत असेल व या करंट ट्रान्सफॉर्मर ची एमीटर जोडलेली ही सेकंडरी असेल आणि जर तुम्हाला हे एमीटर बदलायचे असेल तर हे ओपन करण्याआधी इथे हे पॅरलल रेजिस्टन्स लावा आणि नंतर हा एमीटर ओपन करून दुसरा नवीन एमीटर इथे जोडा आणि नंतर हा पॅरलल रेजिस्टन्स काढून टाका हे फार महत्व महत्वाचे आहे नाहीतर हे फार डेंजरस किंवा रीस्की असू शकते आता प्रश्न असा आहे कि असे का तर याचे उत्तर खालील प्रमाणे आहे आधी इथे पहा हा करंट ट्रान्सफॉर्मर होल्टेज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे कारण हा करंट स्टेप डाउन करतो म्हणजेच याच्या सेकंडरी ला टर्न ची संख्या ही प्रायमरी पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे व्होल्टेज सेकंडरी ला स्टेप अप होते कुठल्याही ट्रान्सफॉर्मर मध्ये होल्ट एंपियर च्या कॉन्झर्वेशन मुळे जर करंट स्टेप डाउन होत असेल तर ते नक्कीच होल्टेज स्टेप अप करते तेव्हा करंट ट्रान्सफॉर्मर हा करंट स्टेप डाउन करतो ही एक गोष्ट आहे आणि आणि दुसरी गोष्ट कुठल्याही ट्रान्सफॉर्मर च्या एकविव्हॅलंट सर्किट मध्ये या करंट ट्रान्सफॉर्मर चा समावेश होतो आता तिथे तुम्ही आयडियल ट्रान्सफॉर्मर ठेवू शकतात मी इथे हे असे काढतो आता हे एकविव्हॅलंट सर्किट आहे तेव्हा ही I1 हे करंट वाहून नेणारी मेन लाईन आहे आणि इथे आपल्याकडे हे मीटर आहे इथे या एम्पिडन्स ला z2 असे म्हणू आता हा आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे म्हणून जर याचा टर्न रेशो a असा असेल तर या दोन पॉईंट मधील रिफ्लेक्टेड एम्पिडन्स तुम्ही आयडियल ट्रान्सफॉर्मर समजून काढू शकतात तेव्हा A आणि B या दोन पॉईंट मधील एम्पिडन्स या बाजूने A B 2 असा येतो आणि या एम्पिडन्स ला एकविव्हॅलंट एम्पिडन्स असे म्हणू या जर आता हा Z2 इनफाईनाईट असेल म्हणजेच इथे हे ओपन सर्किट असेल याला आपण ZAB असे म्हणू या हा Z2 इनफाईनाईट म्हणजेच हे असे दर्शवते की इथे हे करंट I2' 0 आहे म्हणजे इथे हे ही बाजूच नाही म्हणजेच इथून इथेपर्यंत काहीच नाही आणि आता दुसरी गोष्ट हे Xm व R0 एमपीडन्स फार जास्त आहेत कारण डिझाईन तसे आहे अशाप्रकारे आपण Xm व R0 जास्त एमपीडन्स असलेला करंट ट्रान्सफॉर्मर डिझाईन केला आणि बनवला यामुळे फेज एरर आणि रेशो एरर कमी होते पण आता हा एमपीडन्स फार जास्त आहे हा दुसरा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे म्हणून CD या दोन पॉईंट मधील टोटल एमपीडन्स Zcd असा म्हणूयात हा फार जास्त आहे आणि तो Zab या इनफाईनाईट एमपीडन्स च्या पॅरलल मध्ये आहे हे दोन एमपीडन्स चे पॅरलल कॉम्बिनेशन जास्त आहे कारण हा एमपीडन्स इनफाईनाईट आहे आणि हा एमपीडन्स पण जास्त आहे आणि म्हणून Zcd हा एमपीडन्स जास्त आहे उदाहरणार्थ जर हा थेरोटिकली इनफाईनाईट असेल तर हा थेरोटिकली इनफाईनाईट आहे ही ट्रान्समिशन लाईन आहे आणि जर आपण Z2 इनफाईनाईट केला म्हणजेच हे ओपन सर्किट केले तर Zcd फार जास्त होतो म्हणजे आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये फार हाय एम्पिडन्स इन्सर्ट करत आहोत तर हे असे दर्शवते की आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये फार हाय एम्पिडन्स इन्सर्ट करत आहोत सुरुवातीला आपण हे असे कधीही करू नये कारण जर आपण हाय एम्पिडन्स सेरीज मध्ये इन्सर्ट केला तर ट्रान्समिशन लाईन डिस्टर्ब होते कारण आपल्याला माहित आहे कि एमीटर चा एम्पिडन्स जास्त नसतो त्यामुळे तो ट्रान्समिशन लाईन ला डिस्टर्ब करत नाही पण इथे करंट ट्रान्सफॉर्मर ची सेकंडरी ओपन ठेवली तर ट्रान्समिशन लाईन मध्ये फार हाय एम्पिडन्स इन्सर्ट होतो म्हणून ट्रान्समिशन लाईन डिस्टर्ब होते ही एक गोष्ट म्हणजेच तिथे जास्त व्होल्टेज ड्रॉप होते हे फार निर्णायक नाही पण दुसरी गोष्ट अशी होते की इथे हे प्रायमरी च्या बाजूला फार जास्त व्होल्टेज दिसते कारण ट्रान्समिशन लाईन मधून हाय करंट फ्लो होत असते आणि या ट्रान्समिशन लाईन मध्ये जेव्हा हा हाय एम्पिडन्स इन्सर्ट केला जातो तेव्हा हाय करंट हाय एम्पिडन्स हाय व्होल्टेज आणि हे हाय व्होल्टेज आता प्रायमरी च्या बाजूला फार जास्त होते तेव्हा हा करंट ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर प्रमाणे होतो म्हणून सेकंडरी व्होल्टेज फार जास्त आहे कारण करंट ट्रान्सफॉर्मर स्टेप अप व्होल्टेज करते इथे हे 2 फॅक्टर करंट ट्रान्सफॉर्मर ला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर करते आणि डिझाईन वरून आपण हा हाय एम्पिडन्स केला आणि हे सेकंडरी व्होल्टेज फार जास्त झाल्यामुळे काय होते तर हे इन्सुलेशन ब्रेकडाऊन होऊन करंट ट्रान्सफॉर्मर डॅमेज होतो ज्यामुळे बऱ्याच गोष्टी डॅमेज होऊ शकतात आता जर कुणी सेकंडरी ला दुसरे काहीही जोडायचा प्रयत्न केला तर हाय व्होल्टेज मुळे ते पण रिस्की आहे करंट ट्रान्सफॉर्मर डॅमेज होतो तसेच जर कुणी सेकंडरी ला दुसरे काहीही जोडायचा प्रयत्न केला तर त्याला प्राणघातक धक्का बसण्याचा संभव असतो आणि हे फार रिस्की आहे आणि म्हणूनच करंट ट्रान्सफॉर्मर ची सेकंडरी कधीही ओपन सर्किट ठेवू नये तर आपण करंट ट्रान्सफॉर्मर बद्दल काय शिकलो नंबर एक फेज एरर रेशो एरर आणि हे नो लोड करंट I0 मुळे येतात हे पाहिले एरर कमी करण्यासाठी आपण नो लोड करंट कमी केले आणि हे नो लोड करंट आपण हाय परमियाबिलिटी व कमी कोर लॉस असलेले मटेरियल वापरले म्हणजेच आपण Xm व R0 वाढवले त्यानंतर आपण पाहिले की Xm व R0 वाढवून डिझाईन केले तर करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर होतो तसेच जर करंट ट्रान्सफॉर्मर ची सेकंडरी चुकून ओपन सर्किट राहिली तर ते फार रिस्की असते आणि म्हणून तसे कधीही करू नये असे आपण सर्व काही शिकलो आता आपण पिटी म्हणजेच पोटेन्शियल ट्रांसफार्मर कडे येऊ आता आपण पोटेन्शियल ट्रांसफार्मर मध्ये काय एरर असतात ते पाहू याचे डिस्कशन देखील करंट ट्रान्सफॉर्मर प्रमाणेच आहे तेव्हा आता N1N2 a या टर्न रेशो चा पोटेन्शियल ट्रांसफार्मर आहे आता याच्या सेकंडरी ला व्होल्टमीटर आहे आणि प्रायमरी चे व्होल्टेज मोजायचे आहे तेव्हा येथे हा व्होल्टेज सोर्स V1 काढूयात तर आता या व्होल्टमीटर चे रीडिंग काय असेल व्होल्टमीटर चे रीडिंग हे व्होल्टमीटर च्या अक्रॉस असणारे व्होल्टेज असेल ते आपण V2 असे म्हणू या आता यावरून आपण प्रायमरी व्होल्टेज कसे काढू शकतो हे आपले V2 आहे हे खरेतर V1V2 N1N2 a या आयडियल ट्रान्सफॉर्मर च्या रिलेशनशिप वरून मिळते आणि आपण असे गृहीत धरले आहे कि हा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आयडियल ट्रान्सफॉर्मर प्रमाणेच बिहेव करतो आणि त्यामुळे V1 a V2 असे आपण काढू शकतो आणि हे आपण मोजलेले व्होल्टेज आहे मोजलेली व्हॅल्यू a V2 V2' ट्रू व्हॅल्यू V1 V1 Vd V2' ट्रू होल्टेज होल्टेज ड्रॉप मोजलेली व्हॅल्यू ।V2'। ।V1 ।V1।।V2। ≠a ।V1। ।V2'। रेशो एरर V1 आणि V2 मधील अँगल फेज एरर तर हे बरोबर नाही कारण V2 काय आहे खरेतर aV2 हे होल्टेज इथे या सर्किट मध्ये V2' असे दाखवले आहे हे a V2 होल्टेज मोजलेली व्हॅल्यू आणि हे ट्रू होल्टेज इथे दिसत आहे आता इथे या पॉईंट पासून ते या पॉइंट पर्यंत होल्टेज ड्रॉप आहे कारण या सर्किट मध्ये इथे हे काही करंट फ्लो होत आहे आणि ते या r1X1 सोबत मल्टिप्लाय होत आहे आणि त्यामुळे इथे हे थोडे होल्टेज ड्रॉप होतं आहे म्हणून इथे V2' हे होल्टेज शक्य आहे आणि हे V2' मी इथे दाखवतो आणि या करंट वर अवलंबून असलेले हे होल्टेज ड्रॉप इथे इथे इथे आणि इथे सुद्धा आहे म्हणजे या करंट वर आणि या करंट वर देखील काही होल्टेज ड्रॉप आहे हे होल्टेज ड्रॉप Vd मी इथे काढतो इथे मी पुन्हा एकदा काढून दाखवतो याप्रमाणे जर आपल्याकडे सोर्स आणि लोड आहेत व आपल्याला पॉवर मोजायची आहे त्यासाठी आपल्याकडे करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल असलेले हे दोन कॉइल चे व्याटमीटर आहे करंट कॉइल इथे सेरीज मध्ये जोडली आणि प्रेशर कॉइल डायरेक्ट जोडण्या ऐवजी आपण पोटेन्शियल ट्रांसफार्मर च्या वायर ला इथे जोडू आता जर या दोन पॉईंट मधील व्होल्टेज सारख्याच फेज मध्ये नसतील तर या करंट आणि व्होल्टेज मधील सुद्धा अँगल सारखा नसेल आणि त्यामुळे मोजलेली पॉवर किंवा एनर्जी ही चुकीची असते कारण पॉवर फॅक्टर बदललेला असतो आणि म्हणून हे महत्त्वाचे आहे तेव्हा इथे सुद्धा टर्न कॉम्पेन्सेशन करावे लागेल कसे जर नॉमिनल रेशो N1nominalN2nominal असेल आणि जर आपली मोजलेली व्हॅल्यू ही खऱ्या व्हॅल्यू पेक्षा थोडीशी कमी असेल तर आपण N2 actual हे N2nominal पेक्षा थोडेसे मोठे घेऊ आणि त्यामुळे सेकंडरी व्होल्टेज वाढते आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न पोटेन्शियल ट्रांसफार्मर ची सेकंडरी कधीही ओपन सर्किट का ठेवू नये तेव्हा या प्रश्नाचे ही उत्तर करंट ट्रान्सफॉर्मर प्रमाणेच आहे इथे पहा पोटेन्शियल ट्रांसफार्मर व्होल्टेज स्टेप डाउन करतो म्हणजेच करंट स्टेप अप करतो तसेच दुसरी गोष्ट अशी की या पॉईंट 1 आणि पॉईंट 2 मध्ये हे एकविव्हॅलंट सर्किट आहे आपल्याकडे हे N1N 2 a असे आयडियल ट्रान्सफॉर्मर प्रमाणे आहे आणि हा एम्पिडन्स Z2 आहे व हा वोल्टेज सोर्स V1 जो आपल्याला मोजायचा आहे

जर आपण z2 0 केले तर A आणि B या दोन पॉईंट मधील एम्पिडन्स ZAB असे म्हणू यात हा एम्पिडन्स या बाजूने पाहिल्यावर एकविव्हॅलंट एम्पिडन्स आहे आणि त्यामुळे a2Z2 0 होते कारण Z2 0 आहे आणि तेव्हा हे एम्पिडन्सेस r1 x1 r 2 a2 a2 x 2 च्या व्हॅल्यू डिझाईन वरून कमी होतात तेव्हा आपल्याला पोटेन्शियल ट्रांसफार्मर साठी या एम्पिडन्सेस च्या व्हॅल्यू कमी कराव्या लागतील का कारण जर या एम्पिडन्सेस च्या व्हॅल्यू कमी किंवा झिरो असतील तर तिथे होल्टेज ड्रॉप नसणार आणि हा होल्टेज ड्रॉप दूर करण्यासाठी तसेच फेज एरर आणि रेशो एरर घालवण्यासाठी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर च्या या एम्पिडन्सेस ची व्हॅल्यू कमी असावी लागते आणि त्यासाठी आपल्याला फार जास्त कंडक्टिव्ह म्हणजे लो रेझिस्टन्स ची कॉईल वापरावी लागेल तसेच आपल्याला व्यवस्थित डिझाईन करून लिकेज रिअॅक्टन्स कमी करावा लागेल आणि म्हणून पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना आपल्याला r1 x1 r2 x2 या एम्पिडन्सेस च्या व्हॅल्यू कमी घ्याव्या लागतील आणि म्हणून एरर कमी करण्यासाठी आपल्याला r1 x1 r2 x2 या एम्पिडन्सेस च्या व्हॅल्यू कमी घ्याव्या लागतील जर या एम्पिडन्स ची व्हॅल्यू झिरो असेल तर या एम्पिडन्स ची व्हॅल्यू फार कमी असेल आणि म्हणून हेसुद्धा फार कमी असेल आणि त्यामुळे C आणि D या दोन पॉईंट मधील एकविव्हॅलंट एम्पिडन्स ची व्हॅल्यू Zcd असे म्हणू या आणि हा एम्पिडन्स या एम्पिडन्स च्या पॅरलल मध्ये आहे आता हे झिरो आहे हे कमी आहे आणि त्यामुळे इथे एकूण कमी एम्पिडन्स चा पाथ मिळत आहे म्हणून Zcd फार कमी होतो आणि त्यामुळे आपण इथे या हाय व्होल्टेज सोर्स च्या एक्रॉस कमी रेझिस्टन्स जोडत आहोत आणि त्यामुळे I1 हे प्रायमरी करंट फार जास्त आहे आणि I1 हे करंट जास्त आहे म्हणजेच सेकंडरी करंट I2 सुद्धा जास्त असेल असे दर्शवते

आणि म्हणून I2 हे करंट सुद्धा जास्त आहे म्हणजेच हे सर्व जास्त करंट पोटेन्शियल ट्रांसफार्मर ला ताबडतोब डॅमेज करतात जास्त करंट फ्लो झाल्यामुळे जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे इन्सुलेशन खराब होते व ते फार डेंजर व रिस्की असते म्हणून पोटेन्शियल ट्रांसफार्मर ची सेकंडरी कधीही ही शॉर्टसर्किट करू नये कारण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा करंट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे आणि म्हणून पोटेन्शियल ट्रांसफार्मर च्या डिझाइन मध्ये फार कमी सिरीज एम्पिडन्स आहे आणि म्हणून आपण पाहिले की फार जास्त करंट हे डेंजरस होऊ शकते आता मी या व्हिडिओ च्या निष्कर्षा कडे येतो तर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे पोटेन्शियल ट्रांसफार्मर आणि करंट ट्रांसफार्मर हे नॉर्मल पॉवर ट्रान्सफॉर्मर पेक्षा वेगळे कसे आहेत उत्तर सोपे आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर हे जास्त कार्यक्षमतेसाठी डिझाईन केले जातात कारण हे ट्रान्सफॉर्मर जास्त पॉवर ट्रान्समिशन साठी वापरले जातात आणि त्यामुळे जर त्यांची कार्यक्षमता कमी असेल तर पॉवर वाया जाते आणि तसेच त्यांची किंमतही कमी असते नॉर्मल पॉवर ट्रान्सफॉर्मर ची किंमत कमी करण्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीची कोर वापरत नाही किंवा फार जाड मोठे कंडक्टर सुद्धा विनाकारण वापरत नाही पण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे पोटेन्शियल ट्रांसफार्मर आणि करंट ट्रांसफार्मर हे मुळतः फेज एरर आणि रेशो एरर कमी करण्यासाठी डिझाईन केले जातात आणि त्यामुळे आपल्याला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर साठी जाड कंडक्टर तसेच कोर मटेरियल चांगल्या क्वालिटी चे वापरावे लागते जरी किंमत वाढत असली तरीसुद्धा आपल्याला ते करावेच लागते अशाप्रकारे नॉर्मल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रांसफार्मर व करंट ट्रांसफार्मर वेगवेगळे आहेत